शिक्षक म्हणून आपले एक मुख्य उद्दीष्ट आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांनी सखोल समज गहन वैचारिक ज्ञान विकसित केले पाहिजे आपण त्यांना अर्थपूर्ण बनवू द्यावे याचा अर्थ असा आहे की शिकणाऱ्यांनी तर्क करण्यास सक्षम असले पाहिजे त्यांनी मुलतत्वे स्पष्ट करणे प्रयोग आणि सिद्धांत जोडणे सक्षम केले पाहिजे शिकणाऱ्यांनी त्यांच्या पूर्वीच्या ज्ञानाने शिकत असलेल्या नवीन संकल्पना शिकण्यास सक्षम असावे आणि त्यांना संकल्पना लागू करण्यात सक्षम असावे या टप्प्यावर आपण शिक्षक म्हणून प्रतिबिंबस्थळावर थांबू आणि आपल्या शिकणाऱ्यांनी या सर्व गोष्टी करण्यास सक्षम व्हावे अशी आमची इच्छा आहे तर शिक्षकांच्या रूपात किंवा शिकणार्या म्हणून आपण आपल्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आपण पुढे जाण्यापूर्वी कृपया दोन मार्ग दोन किंवा तीन मार्गांची यादी करा ज्याद्वारे शिकणारे संकल्पनांमध्ये अधिक खोलवर प्रवेश करू शकतात ते त्यांची समजूत वाढवू शकतात संकल्पना नवीन संकल्पना आणि पूर्वीचे ज्ञान आणि त्या दरम्यान ते संपर्क साधू शकतात जेव्हा आपण पूर्ण कराल तेव्हा कृपया पुन्हा सुरू करा आपण शिकणाऱ्यांना त्यांचे स्वतचे ज्ञान तयार करण्यात मदत करण्याच्या बर्याच मार्गांचा विचार केला असेल आणि त्यांचा स्वतचा अर्थ बनवला असेल उदाहरणार्थ आपल्यातील काही विद्यार्थ्यांनी एकतर औपचारिक किंवा अनौपचारिक रेखाचित्र रेखाटलेले असू शकतात उदाहरणार्थ संकल्पना नकाशे तयार केले असतील केवळ मनाचे नकाशे बनविले असतील इतर शिक्षक वर्गात वास्तविक जीवनातील परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थः एकतर चित्रपट किंवा अॅनिमेशन दर्शवून किंवा विद्यार्थ्यांना तर्क करण्यास सांगून आणि परिस्थिती काय असेल याची भविष्यवाणी करण्यास सांगितले असेल आपल्याकडे लहान प्रयोग किंवा गट चर्चा सारख्या बर्याच शिकण्याच्या उपक्रमांना आपण शिकवू शकतो ज्यात ते वादविवाद करतात इतर संभाव्य मार्ग म्हणजे शिकणाऱ्यांना समान संकल्पनेच्या प्रदर्शनामध्ये अनेक मार्गांनी प्रदान करणे उदाहरणार्थ काही स्पष्टीकरण देऊन तसेच त्यावरील चित्रपट पाहून त्यांना मदत करून समस्येचे निराकरण करण्यास सांगून या सर्वांमध्ये मुख्य म्हणजे शिकणारे काहीतरी करत असतात आणि हे करणे दोन्ही गोष्टी जसे की कधीकधी हातावर तसेच मनावर देखील असते म्हणजे शिकणारा पर्यावरणाशी संवाद साधत आहे शिक्षण उपक्रम करत आहे क्रियाकलाप करीत असताना तो किंवा ती स्वतःला समजून घेत आहे एखाद्याचे स्वतःचे समजून घेणे हे येथे तत्व आहे शिकणार्याला विविध संकल्पना जोडण्याची आणि त्यामधील संबंध ओळखण्याची आवश्यकता आहे ई शिक्षण संदर्भात हे तत्व लागू करणे ते म्हणजे शिकणार्यांच्या स्वतच्या सुलभ समजुती तयार करणे आपण त्यांना जटिल घटना किंवा प्रणाली किंवा वास्तविक जगाच्या परिस्थितीशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे उदाहरणार्थ सिम्युलेशनद्वारे आपण शिकणार्याला बदलणार्या चलांचे परिणाम ओळखणे आणि बदलणार्या चलां मधील संबंध समजून देणे आवश्यक आहे उदाहरणार्थ काहीतरी वाढले किंवा काहीतरी कमी झाले तर काय होते आपण शिकणाऱ्यांना मदत केली पाहिजे आपण शिकणारे बनविले पाहिजे खरं तर आकृती आलेख मजकूर वापरून या नात्यांचे स्पष्ट प्रतिनिधित्व करा आणि या भिन्न प्रतिनिधित्वांमध्ये भाषांतर करा ही सर्व महत्त्वाची का आहेत सिम्युलेशनभोवती तयार केलेली परस्परसंवादी वैशिष्ट्ये आणि शिक्षण क्रियाकलाप विद्यार्थ्यांना विविध अभ्यासामध्ये नोंदवलेल्या कार्यक्षेत्राच्या संकल्पना समजून घेण्यात एकत्र जोडण्यास आणि त्यात व्यस्त राहण्यास मदत करतात त्याचप्रमाणे अनुकरणांभोवती सहयोगी क्रियाकलाप ज्ञानाच्या सामाजिक बांधकामात मदत करतात याचा अर्थ असा की विद्यार्थी त्यांच्या समवयस्कांकडून शिकत आहेत ते वादविवाद करीत आहेत ते एकमेकांना पटवून देत आहेत ते बोलणे आणि युक्तिवाद कौशल्ये विकसित करीत आहेत ते वाटाघाटी करीत आहेत आणि त्यांचे ज्ञान विस्तृत करीत आहेत संकल्पना नकाशे रेखांकन करणे किंवा आलेख आणि आकृत्या दरम्यान भाषांतर करणे यासारखे अनेक प्रतिनिधित्व तयार करणे देखील महत्त्वाचे आहे कारण याद्वारे विविध संकल्पनांचा परस्परसंबंध कसा आहे ते संपूर्ण प्रणालीमध्ये कशी भूमिका निभावतात हे ओळखण्यात मदत करू शकेल संकल्पना नकाशामध्ये दोन भिन्न संकल्पनांचा वापर करून ते विद्यार्थ्यांना युक्तिवाद करण्यास मदत करू शकतात आणि शेवटी ही सर्व तंत्रे शिकाऊ केंद्रीत आहेत कारण शिकणारे सामग्रीमध्ये गुंतलेले आहेत वर्गात जर आपण समोरासमोर वर्ग करत असाल किंवा ई सामग्रीसह परिस्थिती असेल तर हे थेट उच्चार आणि प्रतिबिंबांना प्रोत्साहन देते यापैकी बर्याच तंत्रे सक्रिय शिक्षण तंत्रांसारखीच आहेत जी आपण पूर्वीच्या शिक्षण संवादामध्ये पाहिली होती परंतु या शिक्षण संवादात आपण दोन किंवा तीन विशिष्ट तंत्रे पाहूया ई शिक्षण संदर्भात हे तत्व आणि ही रणनीती अंमलात आणण्याचा एक मार्ग म्हणजे सिम्युलेशन चल बदल सिम्युलेशन आणि स्टेम शाखांमध्ये या बर्यापैकी सामान्य आहेत मला खात्री आहे की ते इतर विषयांमध्येही सामान्य आहेत परंतु या अभ्यासक्रमामध्ये आपण स्टेम कार्यक्षेत्राच्या उदाहरणांवर लक्ष केंद्रित करत आहोत तर आपण अशी काही उदाहरणे पाहू या चल बदल सिम्युलेशनमध्ये स्लाइडर बारद्वारे परस्पर वैशिष्ट्ये आहेत किंवा जेथे काही विद्यार्थी माहिती देऊ शकतात किंवा ते प्रत्यक्षात थेट सिम्युलेशनवर संवाद साधू शकतात आणि या परस्परसंवादी वैशिष्ट्ये ई शिक्षण सामग्रीमधील परिस्थितींमध्ये काय बदल घडवून आणण्यास मदत करतात आणि ही नक्कल शिकण्याच्या क्रियाकलापांसह तयार केली आहे जिथे विद्यार्थ्यांना काहीतरी समजावून सांगावे लागेल किंवा त्यांची निरीक्षणे प्रविष्ट करावी लागतील तेथे आलेख तयार करावे लागतील वगैरे वगैरे स्टेम विषयांसाठी बर्याच सिम्युलेशन भांडार उपलब्ध आहेत आणि काही सामान्य फीट नेट लोगो काॅनकोर्ड कन्सोर्टियम आहेत त्यापैकी काहींची अनुभवोत्तर वारंवार चाचणी घेण्यात आल्या आहेत आपण या भांडारांचा शोध घेऊ शकता आपल्या स्वतःच्या विषयावर कार्य करणारी सिम्युलेशन शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना आपल्या ई शिक्षण सामग्रीमध्ये समाकलित करा आपण शिकणार्याला ती पहायला सांगून आणि यापैकी काही सिमुलेशनसह खेळायला सांगा आणि आपल्या सामग्रीवर परत या आणि काही शिक्षण क्रिया करू शकता ई शिक्षण संदर्भात आणखी एक रणनीती वापरली जाऊ शकते जे शिकणार्यांना त्यांचे स्वतच समजून घेण्यास मदत करण्यासाठी त्यांना संकल्पना नकाशे किंवा कार्यकारी नकाशे तयार करायला लावणे शिकणारे जेव्हा असे नकाशे तयार करतात तेव्हा त्यामध्ये असे घडते की ते एक जटिल घटना करतात किंवा त्यांनी एक जटिल घटना दिली आणि त्यांना या संकल्पनेचे स्पष्टीकरण देणार्या मुख्य संकल्पनांमधील संबंध वर्णात्मक पद्धतीने प्रतिनिधित्व करण्यास सांगितले जाते तर येथे एक उदाहरण आहे शरीर वस्तुमान दर्शक कोठे आहे हे आपण पाहू शकता आणि कार्यक्षेत्रात नकाशावर प्रतिनिधित्व केल्या जाणार्या शरीर वस्तुमान दर्शकावर परिणाम करणारे भिन्न घटक काय आहेत आपल्या स्वतच्या ई शिक्षण सामग्रीमध्ये असे नकाशे समाविष्ट करण्यासाठी पुन्हा पुष्कळ साधने उपलब्ध आहेत उदाहरणार्थ सी मॅप टूल व्हिज्युअल पॅराडिग्म टूल लूपी हे आपण आधी पाहिलेले उदाहरण आहे आणि आपण या साधनांच्या आसपास क्रियाकलाप तयार करू शकता जिथे शिकणारे प्रत्यक्षात जातात आणि या साधनांचा वापर करून काही आकृत्या आणि नकाशे तयार करतात ई शिक्षण सामग्रीचे अभिकल्पक म्हणून आपण आपल्या शिकवण्याच्या रचनेमध्ये हे शिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन समाविष्ट करू इच्छित असल्यास विद्यार्थ्यांना स्वतःचे समजून घेण्यात मदत करण्यासाठी आपण करण्याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत आपण शिकण्याच्या क्रियाकलापांची रचना केली पाहिजे जे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना त्यांची स्वतची समज तयार करतात आणि विविध संकल्पना एकत्र जोडण्यास मदत करतात आपण या शिक्षण संवादात काही धोरणे पाहिली उदाहरणार्थ हे नक्कल वापरुन केले जाऊ शकते हे चलद्वारे कोणत्या विशिष्ट घटनेवर परिणाम घडवून आणतात हे प्रतिबिंबित करून विविध चल ओळखण्यास मदत केली जाऊ शकते सिमुलेशन वापरताना एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना म्हणजे आपण फक्त शिकणार्याला जा आणि सिमुलेशनसह खेळण्यास किंवा काहीतरी करण्यास सांगू नये आपल्याला काय आवश्यक आहे एक केंद्रित प्रश्न आणि सिमुलेशनच्या आसपास शिकण्याच्या क्रियाकलापांचा एक संच तर जे शिकत आहेत त्यांना त्यांनी काय शोधावे याविषयी मार्गदर्शन केले आहे आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की शिकणारे आपण आधी पाहिलेले पुन्हा पाहण्यापेक्षा आणि पाहण्यापलीकडे गेले आहेत आणि हे अगदी सिमुलेशनच्या बाबतीत देखील असते शिकणारे सिमुलेशनमध्ये बटण दाबण्यापलीकडे जात आहोत हे आपण सुनिश्चित केले पाहिजे आणि म्हणूनच या शिकण्याच्या क्रियाकलाप आणि केंद्रित प्रश्न महत्वाचे आहेत अभ्यासक्रम शिल्पकार म्हणून आपल्यासाठी आणखी एक मार्गदर्शक सूचना म्हणजे विशेषत या सिमुलेशनचे सांकेतिक लेखन करणे अधिक अवघड आहे तर त्याऐवजी आपण स्वतचे नक्कल तयार करण्याऐवजी प्रथम अभिरक्षक बनण्याचा प्रयत्न करूया तर आपण काही मिनिटांपूर्वी चर्चा केलेल्या विविध भांडारांकडे पाहू शकतो आणि आपल्या गरजा पूर्ण करणारे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू शकतो शेवटी एकदा शिकणार्यांनी या सिम्युलेशन्सवर संवाद साधला आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये बदल करून त्यांना या संबंधांचे स्पष्टपणे प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि त्यासाठी आपण संकल्पना नकाशे कार्यकारण नकाशे मनाचे नकाशे आणि इतर अशा आकृत्यात्मक प्रतिनिधित्वाची साधने वापरू शकतो धन्यवाद